सर्वांना नमस्कार मी अनुपमा आहे आणि ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स अभ्यासक्रमाच्या प्रॉब्लेम सॉलविंग वर्गात स्वागत आहे आज आपण पेडीग्रीशी संबंधित काही समस्या सोडवणार आहोत परंतु आपण या विषयावर अधिक सखोल विचार करण्याआधी मला आशा आहे की आपण दुसऱ्या आठवड्याचे प्रथम आणि द्वितीय लेक्चर पाहिले असेल मला आशा आहे की समस्येचे निराकरण करताना हे स्पष्टीकरण तुम्हाला तुमच्या संकल्पना तयार करण्यात आणि ते अधिक स्पष्ट करण्यात मदत करेल आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण पहिली समस्या सोडवुया आजची पहिली समस्या म्हणजे पेडीग्रीतील रोगाच्या पेनिट्रन्स ची गणना करणे आता ही समस्या समजून घेण्यासाठी आपल्याला पेनिट्रन्स म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे तर असे घडते की अनेक रोगांमध्ये व्यक्तींचा रोगाशी संबंधित जीनोटाइप असला तरीही फेनॉटिपिकली तो किंवा ती सामान्य आहे म्हणजेच तुम्हाला रोग निर्माण करणारे जीन्स आहेत परंतु तुम्हाला रोग नाहीये याला इनकंप्लिट पेनिट्रन्स म्हणतात हे जाणून घेतल्यावर या पेडीग्रीमध्ये आपल्याला हा आजार असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक आहे जे ते फेनॉटिपिकली दर्शवित आहेत आणि ज्यांना त्याचे जीनोटाइप आहेत आता कोणकोणत्या व्यक्तींना हा आजार आहे ते पाहू आता ही सोपी गोष्ट आहे जे बॉक्सेस भरले आहेत त्यांची संख्या आपण मोजू शकतो या प्रकरणात जे लाल आहेत ते अशा पाच व्यक्ती आहेत ज्यांना या आजाराचा फेनोटाइप आहे आता आपल्याला जीनोटाइपकडे लक्ष द्यावे लागेल म्हणून जर तुम्ही ही पेडीग्री पाहिली तर तिसरी पिढी 1 आणि 3 मध्ये त्यांना हा आजार आहे परंतु पालकांपैकी कोणालाही हा आजार नाही त्यामुळे असे दिसते की वैयक्तिक II 1 म्हणजे ही व्यक्ती रोगाचा जीनोटाइप धारण करत असावी तथापि तो रोग फेनॉटिपिकली व्यक्त करत नाही म्हणून तो या व्यक्तीचा जीनोटाइप A आणि a असावा कारण त्याचे पालक 1 आणि 2 दोघांपैकी 2 ला हा आजार आहे यावरून असे दिसून येते की 6 व्यक्तींमध्ये जीनोटाइप आहे परंतु 6 पैकी फक्त 5 जण हा आजार दर्शवत आहेत जर तुम्ही 5 ला 6 ने भागले आणि 100 ने गुणाकार केला तर हा रोगाचा प्रवेश आहे अशा प्रकारे आपण कोणत्याही विशिष्ट रोगाच्या पेनिट्रन्सची गणना करतो आता दुसरी समस्या पाहू दुसरी समस्या थोडी मोठी आहे आणि मी त्याबद्दल सांगेल मायाला नुकतेच कळले की तिला अडल्ट पॉलीसिस्टिक किडनीचा आजार आहे तिच्या आईलाही हा आजार आहे जसे तिचे आजोबा आणि त्याचा धाकटा भाऊ दोघेही आता मरण पावले आहेत मायाच्या माहितीनुसार तिच्या एक्सटेंडेड फॅमिली तील इतर कोणालाही हा आजार नाही जरी तिची एक बहीण होती अहिल्या ती 16 वर्षांची असताना कार अपघातात मरण पावली आणि जर ती दीर्घकाळ जगली असती तर कदाचित लक्षणे दिसली असती माया 42 वर्षांची असून पती आर्यनसह तीन मुले आहेत अनन्या 20 अनामिका 18 आणि तरुण 15 वर्षांचा आहे तर हा प्रश्न तुमच्यासमोर आहे आता या पेडीग्रीशी संबंधित काही समस्या आहेत तर आपण एक एक करून सर्व समस्यांकडे जाऊ आता आपली पहिली समस्या आहे या कुटुंबासाठी योग्य चिन्हे वापरून पेडीग्री काढा तर ते इथे काढूया मायाच्या माध्यमातून आपल्याला या कुटुंबाची माहिती मिळाली माया ही प्रोबँड आहे आणि ती स्त्री आहे तिच्यासाठी एक सर्कल काढू आणि जसे तिला पॉलीसिस्टिक किडनीच्या आजाराचे निदान झाले होते म्हणून आपण हे सर्कल भरून काढू आता मायाचे पालक काढू तिच्या आईलाही हा आजार आहे हे आपल्याला या समस्येवरून कळते म्हणून तिचे पालक काढूया हे सर्कल तिच्या आईला सूचित करते आणि तिला हा आजार होता आणि हा स्क्वेर तिच्या वडिलांना सूचित करतो जसे तिचे आजोबा आणि त्याचा धाकटा भाऊ दोघेही आता मरण पावले आहेत मायाची आई आणि आता तिचे आई वडील म्हणजे मायाचे आजी आजोबा तर हे चिन्ह जे स्क्वेर आहे ते आजोबा आजी आणि आता तिच्या आजोबांच्या धाकट्या भावालाही हा आजार होता म्हणून आपण सर्कल भरू आणि दोघेही मरण पावले आहेत आता पुन्हा मायेकडे येऊ मायाच्या माहितीनुसार तिच्या एक्सटेंडेड फॅमिली मधील इतर कोणालाही हा आजार नाही जरी तिला एक बहीण अहिल्या होती ती 16 वर्षांची असताना कार अपघातात मरण पावली आता मायाची बहीण अहिल्या तिचा मृत्यू झाला कार अपघातमध्ये म्हणून आपण फक्त क्रॉस करू आणि आता पुन्हा मायाकडे पाहू माया 42 वर्षांची असून तिचे लग्न झाले आहे तर या मायाचा पती आर्यन आणि त्यांना अनन्या अनामिका आणि तरुण अशी तीन मुले आहेत ते तरुण आहेत त्यामुळे त्यांना हा आजार असेल की नाही हे आपल्याला माहीत नाही तर ही पेडीग्री आहे जी आपण माया कढून काढली आहे माया हा प्रोबँड आहे म्हणून आपण बाण बनवू आणि आता पिढी दर्शवू ही पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी आणि चौथी पिढी आहे अशा प्रकारे आपण पेडीग्री काढतो दुसरा प्रश्न आणि मी पुढे येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संदर्भासाठी पेडीग्री दाखवली आहे तर दुसरा प्रश्न म्हणजे हा रोग ऑटोसोमल रिसेसिव्ह असू शकतो का तसे असल्यास इनहेरिटन्स चा हा प्रकार संभवतो का स्पष्ट करेण तर पेडीग्रीत पाहिल्याप्रमाणे आपण पाहिल्यास जवळजवळ सर्व पिढ्यांना हा रोग आहे त्यामुळे हे ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे असे वाटत नाही असे दिसते की हे ऑटोसोमल डोमिनंट आहे परंतु अशा कोणत्या शक्यता आहेत ज्याद्वारे आपण हे समजावून सांगू शकतो की इनहेरिटन्सचा हा प्रकार एक ऑटोसोमल रिसेसिव्ह देखील असू शकतो जर हा ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर असेल तर तुम्हाला II 2 दिसला तो हा आहे ही व्यक्ती आहे तर दुसऱ्या 2 मध्ये हा आजार आहे आणि जर तो ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर असेल तर 1 कॅरियर देखील असावा आणि त्याचप्रमाणे III 2 ला रोग असल्यास 1 II 1 देखील रोगाचा कॅरियर असावा पण दोन्ही व्यक्ती म्हणजे I 2 आणि II 2 कॅरियरशी लग्न करत असण्याची शक्यता फारच कमी आहे तर असे वाटत नाही की हा एक ऑटोसोमल रिसेसिव्ह आहे आणि म्हणून ही एक अस्पष्ट शक्यता आहे ज्यावर मी लिहिले आहे की हा रोग केवळ ऑटोसोमल रिसेसिव्ह असू शकतो जर I 1 आणि II 2 या रोगाचे कॅरियर असतील तर दुर्मिळ शक्यता अशा प्रकारे हा रोग ऑटोसोमल रिसेसिव्ह असण्याची शक्यता नाही आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळू तिसरा प्रश्न हा आहे की हा रोग ऑटोसोमल डॉमिनंट असू शकतो का तसे असेल तर अनामिका मध्यम वयात आल्यावर तिला हा आजार होण्याची शक्यता काय आता समजा मायाची दुसरी मुलगी अनामिका आहे म्हणजेच IV 2 पहिल्या प्रश्नाकडे येता असे दिसते बहुधा हा एक ऑटोसोमल डोमिनंट आहे कारण जर तुम्ही आठवड्याचे पहिले लेक्चर पहिले असेल तर जिथे ऑटोसोमल डोमिनंटचा पॅटर्न काय आहे कसा आहे हे स्पष्ट केले आहे जे सर्व पिढीमध्ये दिसून येते आणि ते स्त्री आणि पुरुष समानतेने प्रभावित करते त्यामुळे असे दिसते की हे एक ऑटोसोमल डॉमिनंट आहे आता अनामिका मध्यम वयात आल्यावर तिला हा आजार होण्याची शक्यता काय आता अनामिकाची आई माया यांना वयाच्या 42 व्या वर्षी हा आजार झाला आहे तर तिचा जीनोटाइप असला पाहिजे तिचा जीनोटाइप असला पाहिजे जर आपण तिच्या जीनोटाइपसाठी कॅपिटल A आणि Small a दर्शविले तर अनामिकाला 50 मिळण्याची शक्यता आहे कारण गेमेट पैकी एक माया कडून येणार आहे त्यामुळे अनामिकाला हा आजार होण्याची 50 शक्यता आहे असे दिसते आता मी इथे लिहिले आहे जे तुम्ही चांगले वाचू शकता की हा रोग ऑटोसोमल डॉमिनंटचा उत्कृष्ट नमुना दर्शवितो कारण तो सर्वांमध्ये दिसून येतो आणि अनामिकामध्ये 5 म्हणजेच 50 रोग विकसित करण्याची संधी आहे आता प्रश्न क्रमांक 4 पाहू हा रोग X लिंक्ड रिसेसिव्ह असू शकतो का तुमच्या उत्तराचे समर्थन करण्यासाठी पेडीग्रीतील विशिष्ट व्यक्तींचा वापर करून स्पष्ट करा तर नियम काय आहेत जसे ते X लिंक्ड डिसऑर्डर असल्यास पेडीग्री कशी असावी आता तुम्ही पाहिल्यास ते I 2 वरून येत आहे जे पुरुष ते स्त्री आहे आणि ते I 1 कॅरियर असू शकते परंतु जर ते ऑटोसोमल रिसेसिव्ह असेल तर II 1 हा देखील रोग दर्शवत असावा कारण हा II 1 पुरुष आहे आणि X लिंक्ड रिसेसिव्हसाठी तो पुरुषांमध्ये दिसून येतो त्यामुळे हे X लिंक केलेले रिसेसिव्ह असू शकते असे वाटत नाही तर मी तेच लिहिले आहे की नाही हा X लिंक्ड रिसेसिव्ह रोग असता III 2 चा पिता म्हणजेच माया म्हणजेच II 1 या आजाराची लक्षणे दाखवली असती जे तसे केलेले नाही आता पाचव्या प्रश्नाकडे पाहू हा रोग X लिंक डॉमिनंट असू शकतो का तुमच्या उत्तराचे समर्थन करण्यासाठी पेडीग्रीतील विशिष्ट व्यक्तींचा वापर करून स्पष्ट करा पुन्हा जर ते X लिंक केलेले असेल तर ते पुरुषाकडून स्त्रीकडे आणि स्त्रीकडून दोन्ही लिंगांमध्ये जसे की तिच्या मुला मुलींमध्ये जाते तर तेच दिसत आहे तर हे असू शकते परंतु ही इनहेरिटन्स पद्धत असामान्य आहे परंतु पेडीग्रीत असे काहीही नाही जे त्यास नकार देत नाही तर ते या पेडीग्री सोबत असे होते ही पेडीग्री समस्या-2 होती आपण पाच प्रश्न सोडवले आणि आपण हे नाकारले की ही पेडीग्री X लिंक्ड रिसेसिव्ह किंवा ऑटोसोमल रिसेसिव्ह आणि X लिंक्ड डॉमिनंट का नाही आणि बहुधा हा ऑटोसोमल डोमिनंट रोग आहे आता ही एक समस्या होती जी एका विशिष्ट पेडीग्रीशी संबंधित होती आता लोकसंख्येलाही समस्या आहेत आता अशा समस्यांकडे लक्ष देऊ या आजसाठी हीच आपली पेडीग्री समस्या-3 आहे तर मला तुमच्यासाठी प्रश्न वाचू द्या एक ऑटोसोमल रिसेसिव्ह रोग समजा लाफोरा रोग 10000 मध्ये एका नवीन जन्माला प्रभावित करतो तर लोकसंख्येमध्ये कॅरियरची अपेक्षित फ्रिक्वेंसी किती आहे आतापर्यंत आपण ज्या समस्या हाताळत होतो त्या विशिष्ट पेडीग्रीच्या होत्या पण आता आपण लोकसंख्येपर्यंत आलो आहोत म्हणून या समस्या सोडवण्याआधी काही अजंप्शन्स आहेत जे करणे आवश्यक आहे जसे की गणितात आपण अजंप्शन्स करतो त्याचप्रमाणे जेनेटिक्समध्ये देखील लोकसंख्येशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काही अजंप्शन्स करणे आवश्यक आहे तर अजंप्शन्स काय आहेत लोकसंख्येचा आकार असीम मोठा आहे म्हणजे ती खूप मोठी लोकसंख्या आहे असे अजंप्शन्स बांधले जाणे आवश्यक आहे मेटींग रँडम आहे म्हणजे हे विशिष्ट नाही की एक फक्त एक विशिष्ट समुदाय एकमेकांशी लग्न करतो त्यामुळे एलील्सची फ्रिक्वेंसी बदलेल एलील फ्रिक्वेन्सी लिंगांमध्ये समान असते म्हणजे लैंगिक पक्षपातीपणा नसतो की हे विशिष्ट एलील फक्त पुरुषांमध्ये असेल किंवा हे विशिष्ट एलील फक्त स्त्री मध्ये असेल त्यामुळे असा पक्षपात नसावा कोणतेही स्थलांतर म्यूटेशन किंवा निवड नाही म्हणजे लोकसंख्येमध्ये लोकसंख्या स्थलांतरित नाही म्यूटेशन नाही किंवा निवडही नाही तर आपण हे अजंप्शन्स का करत आहोत कारण आपण आहोत आपल्याला एलीलसाठी फ्रिक्वेंसी मोजण्याची आवश्यकता आहे म्हणून आपण लोकसंख्येसाठी सीमा परिभाषित करत आहोत तर या अजंप्शन्स घेऊन जर तुम्ही ही अजंप्शन्स घेतली तर हे हार्डी वेनबर्ग यांनी मांडले होते आणि हे समतोल आहे तर असे प्रस्तावित केले होते की जर तेथे एलील "A" असेल आणि त्याची फ्रिक्वेंसी "P" असेल त्याचप्रमाणे आणखी एक एलील "a" असेल आणि त्याची फ्रिक्वेंसी "q" असेल आता त्याच लोकसंख्येतील जीनोटाइप फ्रिक्वेंसी मोजल्यास या अजंप्शन्ससह लोकसंख्या तर होमोझायगोस AA p2 असेल एक होमोझायगोस लहान aa जो q2 असेल आणि कॅरियर जे A आणि a असेल ते 2pq असेल हे समजून घेतल्यावर आपल्याकडे दोन समीकरणे आहेत जसे की एलील फ्रिक्वेंसी p q 1 आणि जीनोटाइप फ्रिक्वेन्सीसाठी ते p2 2pq q2 1 आहे तर ही दोन समीकरणे वरील चार अजंप्शन्सचा विचार करून लोकसंख्येच्या जेनेटिक्सशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत करतील आता आपल्यासमोर असलेल्या समस्येकडे लक्ष देऊ या तर लाफोरा हा एक ऑटोसोमल रिसेसिव्ह रोग आहे आता अप्रभावित आणि प्रभावितसाठी जीनोटाइप काय असेल ते पाहू अप्रभावितांसाठी जीनोटाइप कॅपिटल "A" आणि लहान "a" आणि कॅपिटल "A" आणि कॅपिटल "A" असेल हा एक रिसेसिव्ह रोग असल्याने तो फक्त लहान "a" आणि लहान "a" असलेल्या व्यक्तींमध्ये दिसेल आणि आपण फ्रिक्वेन्सी लिहिल्यास हे p2 असेल हे q2 असेल आणि हे pq असेल आता आपल्याला या समस्येवरून कळले आहे की q2 हा 1 बाय 10000 आहे आणि कॅपिटल "A" आणि लहान "a" या कॅरियरची फ्रिक्वेंसी किती आहे हे आपल्याला शोधून काढावे लागेल म्हणजे आपल्याला 2pq मोजावे लागेल 2pq ची गणना करण्यासाठी आपल्याला इथे p काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे तर जर q2 हा 1 बाय 10000 असेल तर q अगदी सोपा असेल 100 मध्ये 1 आता तुम्हाला आठवत असेल p q 1 तर जर q 1 बाय 100 असेल तर p 99 बाय 100 असेल ते 1 बनवण्यासाठी आता आपल्याला 2pq मोजावे लागेल तर 2 गुणिले 99 बाय 100 गुणिले 1 बाय 100 2991001100 आता जर तुम्ही गुणाकार केला तर हे 10000 वर 198 19810000 च्या आसपास येईल अंदाजे आपण 200 बाय 10000 असे म्हणू शकतो जे 1 बाय 50 असेल त्यामुळे आपल्याला माहित आहे की कॅरियरची अपेक्षित फ्रिक्वेंसी 1 बाय 50 असेल ती प्रत्येक व्यक्ती 50 मधील प्रत्येक व्यक्ती या आजाराचा कॅरियर असेल आता त्याच्याशी संबंधित असलेली दुसरी समस्या पाहू जर पूर्वीच्या आजाराने म्हणजे लफोराने ग्रस्त असलेल्या मुलाच्या पालकांनी पुनर्विवाह केला तर नवीन विवाहात बाधित मूल होण्याचा धोका काय आहे इथे एक साधी पेडीग्री बनवू आपल्याकडे एक बाधित मूल आहे आपल्याला लिंग माहित नाही म्हणून मी फक्त असे करेन आणि हे प्रभावित झाले आहे आणि हे दोघे त्याचे किंवा तिचे पालक आहेत आता पालकांपैकी एकाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला समजा आईने पुनर्विवाह केला आणि आता त्यांच्याकडे असेल तर ते दुसरे मूल जन्माला घालण्यास इच्छुक आहेत लिंग आपल्याला माहित नाही पण फ्रिक्वेंसी किती आहे किंवा प्रभावित मुलाची निर्मिती करण्याची संधी काय आहे आता तिला एक मूल होते ज्याचा परिणाम झाला होता म्हणून ती या रोगाची कॅरियर असणे आवश्यक आहे चला "Aa" लिहू आता आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्याची फ्रिक्वेंसी काय आहे किंवा या व्यक्तीला रोगाचा कॅरियर होण्याची शक्यता काय आहे आता आपण आधी मोजल्याप्रमाणे या व्यक्तीला कॅपिटल "A" आणि लहान "a" कॅरियर बनण्याची संधी आहे जर तुम्हाला आठवत असेल तर ते 1 बाय 50 आहे आणि जर दोन्ही कॅरियर असतील तर आता एक छोटा पनेट स्क्वेर काढू तुम्ही पहात आहात की मुल लहान a होण्याची ही 1 बाय चौथी संधी आहे तर जोखीम काय असेल याची गणना करण्यासाठी 1 बाय 4 गुणिले 1 बाय 50 14150 कारण ही व्यक्ती कॅरियर असेल जसे की ही व्यक्ती कॅरियर असेल तर हा 1 बाय 50 वी संधी आणि जर तो कॅरियर असेल आणि ती कॅरियर असेल तर त्या व्यक्तीसाठी ही 1 बाय चौथी संधी आहे मुलाला या आजाराने ग्रासले आहे त्यामुळे हे आपल्याला 1 बाय 200 वर आणते यामुळे नवीन विवाहात प्रभावित मूल निर्माण होण्याचा धोका असेल आता समस्या 5 पाहू आता आपण हार्डी वेनबर्ग समतोल शिकलो तेथे आपण असे गृहीत धरले आहे की प्रत्येक जीन्स मध्ये "A" आणि "a" दोन एलील असतात परंतु अशी काही प्रकरणे आहेत जसे की जर आपण पुरुषांचा विचार केला तर X साठी ते हेटेरो आहेत आणि या किंवा इतर सारखे दुसरीकडे स्त्रीमध्ये दोन X क्रोमोझोम्स आहेत त्यामुळे पुरुषांचा विचार केला तर समीकरणे बदलतील फक्त एक एलील असेल एकतर कॅपिटल "A" किंवा लहान "a" तथापि स्त्रीमध्ये जी जीन्स X वर असतात ते सारखेच अनुसरण करतात ते म्हणजे तुम्ही q2 2pq q2 1 आता आता समस्या पाहू हे X लिंक केलेले लाल हिरवा कलर ब्लाइंडनेस आहे 12 पैकी 1 पुरुषांना प्रभावित करते स्त्रिया किती प्रमाणात कॅरियर असतील आणि कोणत्या प्रमाणात प्रभावित होतील तर आपण इथे काय मोजले पाहिजे की महिलांचे प्रमाण किती कॅरियर असेल ते कॅपिटल "A" लहान "a" असेल आणि लहान "a" लहान "a" किती प्रमाणात प्रभावित होईल आता मी सांगितल्याप्रमाणे पुरुषांसाठी फक्त एक X क्रोमोझोम्स आहे म्हणून एकतर कॅपिटल A किंवा लहान a असेल आणि समस्येवरून आपल्याला माहित आहे की 12 पैकी 1 पुरुष म्हणजे a ची फ्रिक्वेंसी आहे आणि मी म्हटल्यास म्हणजे q हे 1 बाय 12 आहे आता जर मला p मोजायचे असेल तर पुन्हा मागे जाऊन p q 1 तर जर q 1 बाय 12 112 असेल तर p 11 बाय 12 असेल 1112 ते 1 बनवण्यासाठी तर p ची फ्रिक्वेंसी 11 बाय 1 111 असेल आता मला कॅरियरची गणना करायची आहे आणि जर तुम्हाला आठवत असेल तर कॅरियर 2pq असतील तर हे 2 गुणिले 11 बाय 12 गुणिले 1 बाय 12 21112112 असेल जे 2 गुणिले 11 211 22 आणि 12 गुणिले 12 असेल 1212 144 असेल तर कॅरियर महिलांची लोकसंख्या 22 बाय 144 22144 असेल जी 144 स्त्रियांपैकी 22 स्त्रिया असतील ज्यांना हा आजार असेल आता आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की लोकसंख्येचा बाधित भाग काय आहे ते aa आहे जे q2 q2 तर 1 बाय 12 गुणिले 1 बाय 12 112112 असेल तर हे तुम्हाला 144 पैकी 1 महिलांना या आजाराने बाधित होण्याची फ्रिक्वेंसी देते तर इतकंच आहे आणि मला आशा आहे की या वर्गात जाण्याने तुम्हाला काही समस्या सोडवायला मदत होईल आणि कदाचित मला आणखी काही समस्या येतील आणि त्या सोडवायला तुम्हाला मदत होईल